नमस्कार मागच्या वर्गात आपण सुपरपोझिशन थेरम आणि सोर्स ट्रान्सफार्ममेशन याविषयी चर्चा केली आपण आपली चर्चा AC ऍनॅलिसिससाठी वेगवेगळ्या थेरमकरिता सुरू ठेवू आजच्या भागात आपण थेवेनीण नॉर्टन थेरम आणि मैक्सिमम पावर ट्रान्सफर थेरम याविषयी चर्चा करू AC सर्किट ऍनॅलिसिससाठीसाठी हे थेरम काय आहेत हे पाहूया प्रथम आपण थेवेनीण नॉर्टन थेरम चर्चा करूया जेव्हा आपण AC सर्किट ऍनॅलिसिस बद्दल बोलतो तेव्हा आपण नोर्टन आणि थेवेनीण इक्विवैलेन्ट शोधण्याचा प्रयत्न करूया तर या प्रकरणात सुद्धा थेवेनीण नॉर्टन थेरम हे AC सर्किटसाठी वापरले आहेत त्याच प्रकारे जसे DC सर्किट प्रकरणात वापरले होते आता जर तुम्ही सुपरपोझिशन थेरम प्रकरण पहिले आपण चर्चा केली आहे जर सोर्स हे वेगवेगळ्या फ्रिक्वेंसीवर असतील तर आपल्याला वेगळे सर्किट बनवावे लागेल जे प्रत्येक फ्रिक्वेंसी डोमेन अनुरूप असेल आणि नंतर माहिती प्रक्रिया करावी लागेल या प्रकरणात आपण वेगवेगळे सर्किट वेगवेगळ्या फ्रिक्वेंसीला बनवूया आणि शेवटी सर्किट सोडवण्यासाठी सुपरपोझिशन थेरमचा वापर करूया आता इक्विवैलेन्ट सर्किट एका फ्रिक्वेंसी डोमेनसाठी थेवेनीण आणि नॉर्टन थेरम समजून घेऊया इक्विवैलेन्ट सर्किट हे काहीही नसून केवळ थेवेनीण किंवा नॉर्टन इक्विवैलेन्ट म्हणून आपण थेवेनीण इक्विवैलेन्ट आणि नोर्टन इक्विवैलेन्ट कसा मिळवूया आपण सारखेच तंत्र वापरूया जे आपण DC सर्किट ऍनॅलिसिस प्रकरणात वापरले जेथे आपल्याकडे एक लिनियर सर्किट होते हे लिनियर सर्किट थेवेनीण इक्विवैलेन्टची मदत घेऊन दर्शविले आहे आपल्याकडे थेवेनीण व्होल्टेज हा थेवेनीण इम्पिडंस बरोबर सिरिसमध्ये आहे सारख्याच प्रमाणे नॉर्टन इक्विवैलेन्ट प्रकरणात लिनियर सर्किट हे नॉर्टन इक्विवैलेन्ट मध्ये रूपांतर केले आहे जेथे करंट सोर्स म्हणजेच नॉर्टन प्रवाह सोर्स हा IN नॉर्टन इम्पिडंस बरोबर इक्विवैलेन्ट आहे तर तुम्ही बघू शकता हे दोन सर्किट म्हणजेच थेवेनीण इम्पिडंस आणि नॉर्टन इक्विवैलेन्ट हे एकमेकांचे दुहेरी आहेत आणि थेवेनीण व्होल्टेज हा VThZNIN अशाप्रकारे तुम्ही थेवेनीण इक्विवैलेन्ट हा नोर्टन इक्विवैलेन्टमध्ये रूपांतर करू शकता आता आपण हे ईक्वेशन काही उदाहरणे घेऊन समजून घेऊया प्रथम आपण थेवेनीण थेरम हा थेवेनीण इक्विवैलेन्ट शोधण्यासाठी उदाहरणात दिलेल्या सर्किटमध्ये a b ओलांडून शोधूया तर येथे प्रथम आपल्याला ZTh ची व्हॅल्यू मिळेल ZTh हा इम्पिडंस जेव्हा आपण बिंदू a b पासून बघितला तर व्होल्टेज सोर्स हा 0 बरोबर ठेवल्यावर व्होल्टेज सोर्स 0 ठेवणे म्हणजेच व्होल्टेज सोर्स हा शॉर्ट सर्किट करणे आणि करंट सोर्स हा ओपन सर्किट असणे याप्रकरणात आपल्याकडे व्होल्टेज सोर्स हा शॉर्ट सर्किट आहे जेव्हा आपण आपल्या माहितीच्या आधारे हे विशिष्ट सर्किट टोपोलॉजीकल अस्पेट ने पुनर्रचना करू आपल्याला असे समजेल की या सर्किटमध्ये आता दोन पॅरालल 8 ohm इम्पिडंस j6 यांचे संयोजन रेझीस्टंस बरोबर पॅरालल आणि नंतर इतर पॅरालल 4 आणि j12 इम्पिडंसयांचे संयोजन बरोबर सिरिसमध्ये आहेत तर आपले सर्किट कसे दिसेल सर्किट दिलेल्या आकृतीत असल्याप्रमाणे दिसेल f आणि d शॉर्ट सर्किट आहे त्यामुळे ते आकृतीत एकत्र घट्ट पकडले आहे तुम्ही पुन्हा सर्किटमध्ये मागे गेलात तर f आणि d हे शॉर्ट सर्किट नाहीत कारण तुम्ही व्होल्टेज सोर्स हा शॉर्ट सर्किट म्हणून ठेवलेला आहे आता अद्ययावत सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे Z1 Z1 j6।।8 j68 j682 88 j3 84 आणि Z2j12।।4j124j1243 6j1 2 थेवेनीण इक्विवैलेन्ट रेझीस्टंस हा खालील प्रमाणे ZThZ1Z26 48 j2 64 आत्ता तुम्हाला सर्किटचे थेवेनीण इक्विवैलेन्ट मिळाले आता कार्य असे थेवेनीण व्होल्टेज शोधून काढणे थेवेनीण व्होल्टेज म्हणजे शेवटच्या a b ओलांडून असलेला व्होल्टेज तर हे कसे सोडवायचे आपण प्रथम करंट I1 आणि I2 शोधण्याचा प्रयत्न करूया हा d f या विभागात वाहत आहे आणि हा I2 उजव्या बाजूच्या विभागात वाहत आहे तर I1120∠758 j6AI2120∠754j12A KVL bcdeab त्याभोवती लावल्यानंतर VTh 4I2I10 आणि नंतर जर तुम्ही सोडवले VTh4I2j6I1 480∠754j12720∠75908 j6 37 87 37 31V आता तुम्हाला थेवेनीण इम्पिडंसची व्हॅल्यू मिळाली आहे ती Zth आहे आणि नंतर तुम्ही Vth ची व्हॅल्यू शोधली आहे तुम्ही सहज थेवेनीण इक्विवैलेन्ट काढू शकता तर तुम्हाला मिळेल Vth आणि सिरिसमध्ये तुमच्याकडे Zth जे तुम्ही गणना केली आहे आता आपण दुसरे उदाहरण बघूया जेथे आपल्याला पुन्हा सर्किटसाठी थेवेनीण इक्विवैलेन्ट शोधायचा आहे जेथे तुम्ही अवलंबून राहणारा करंट सोर्स पाहणार आहात आता VTh शोधण्यासाठी आपण काय करू या आपण a b ला ओलांडून व्होल्टेज व्हॅल्यू शोधायची आहे तर कसे शोधायचे जर तुम्ही आकृतीत पहिले करंटची व्हॅल्यू जी करंट सोर्सकडे वाहते ती बरोबर I नाही 0 5 I अधिक तर तुम्ही या नोड साठी KCL चा वापर करा तर तुम्ही काय लिहू शकता तुम्ही लिहा 15I00 5I0I010A आता आपल्याला KVL लूप च्या उजव्या हाताच्या बाजूला लावायचा आहे जेव्हा तुम्ही KVL चा वापर केला तुम्ही सहज लिहू शकता I02 j40 5I04j3VTh0 किंवा VTh102 j4 54j3 j55 अशाप्रकारे थेवेनीण व्होल्टेज हा VTh55∠ 90V पुढचे तुम्हाला Zth ची व्हॅल्यू हवी आहे तर Zth शोधण्यासाठी आपण इंडिपेंडेंट सोर्स काढून टाकूया तर स्वतंत्र सोर्स हा या प्रकरणात करंट सोर्स आहे जर तुम्ही करंट सोर्स काढला तर सुधारित सर्किट हे आकृतीत दाखवल्याप्रमाणे असेल आणि आता a b ओलांडल्यानंतर आपण करंट सोर्स ज्याची व्हॅल्यू 3 एंपियर आहे त्याचा वापर करूया आपण 3 एंपियर अनियंत्रित निवड घेतली आहे तुम्ही कोणतीही व्हॅल्यू विचारात घेऊ शकता थेवेनीण इम्पिडंस ही ZThVsIs जर तुम्ही नोडला KCL चा वापर केला 3I00 5I0I02A आता तुम्ही राइट हँड साइड KVL चा अवलंब करा जे तुम्ही इथे पाहत आहात तर तुम्ही हे मिळवण्यासाठी KVL चा अवलंब करा VsI04j32 j426 j म्हणून ZThVsIs26 j34 j0 667 आता या विशिष्ट उदाहरणात आपल्याला I0 ची व्हॅल्यू शोधायची आहे म्हणजेच a b विभागातून वाहणाऱ्या करंटची नॉर्टन थेरम वापरून शोधायची आहे तर नॉर्टन इक्विवैलेन्ट शोधण्यासाठी प्रथम आपल्याला लोड हा टर्मिनल a b मधून काढून टाकायचा आहे आता आपल्याला काय शोधायची गरज आहे आपल्याला नॉर्टन इक्विवैलेन्ट इम्पिडंस ZN ची व्हॅल्यू शोधण्याची गरज आहे जेव्हा तुम्हाला ZN ची व्हॅल्यू शोधण्यास सांगितले तेव्हा प्रथम तुम्ही काय कराल तुम्ही व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करा आणि करंट सोर्स ओपन सर्किट करा तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे अपडेटेड सर्किट मिळेल आता जर तुम्ही पाहिले हा विशिष्ट भाग म्हणजे 8 ohm रेझीस्टंस हा j2 ohm प्रतिक्रिये बरोबर सिरिसमध्ये आहे जो कॅपॅसिटन्स आणि 10 ohm रेझीस्टंस आणि j4 प्रतिक्रिया सुरुवातीला दिलेली आहे तर याची क्रमवारी लावा कारण तुमच्याकडे करंट व्होल्टेज सोर्स जोडलेला आहे जो शॉर्ट सर्किट आहे हा लेग पूर्णपणे शॉर्ट सर्किट नंतर अशा प्रकरणात ZN5 आहे तुम्ही काय म्हणता तुमचा नोर्टन इक्विवैलेन्ट इम्पिडंस 5 ohm पुढे तुम्हाला IN ची व्हॅल्यू शोधायची आहे INची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण भाग a b शॉर्ट करूया आणि नंतर आपण INच्या व्हॅल्यूसाठी सोडवूया आता या आकृतीवरून असे दिसेल करंट सोर्स जो तेथे आकृती दिसतोय तो 2 लूप मधून येत आहे तर तुम्ही काय बनवू शकता तुम्ही सुपेरमेश बनवा कारण करंट सोर्स दोन मेषच्या मध्ये सारखाच आहे आपण एक सुपेरमेश बनवूया यामध्ये मेष 2 आणि 3 यांचा समावेश असेल आणि नंतर आपण मेषचे ईक्वेशन लिहूया मेष 1 वरून j40I118j2 I28 j2I310j40 सुपेरमेश वरून I118j2 I213 j2I310j40 मेष 2 आणि 3 मधील करंट सोर्समुळे नोड जवळ I3I23 वरील दोन ईक्वेशन अधिक केल्यानंतर आपल्याला मिळेल j405I20 म्हणून I2j8 आणि नंतर तुम्ही I2 ची व्हॅल्यू या ईक्वेशन ठेवू शकता I3I233j8 I3I233j8 नॉर्टन करंट हा INI33j8 नॉर्टन इक्विवैलेन्ट सर्किट हे दाखविल्याप्रमाणे आणि करंट डिवीज़न दिल्यानंतर I05520j15IN3j85j31

48A आता आपण दुसऱ्या थेरमवर येऊया ज्याला मैक्सिमम पावर ट्रान्सफर असे म्हणतात तर DC सर्किट प्रकरणात आपण मैक्सिमम पावर ट्रान्सफर करण्यासाठी भार RL वापरून काही उदाहरणे सोडवली तर आपण कसे सोडवू या आपण गणिताने सोडवू या आणि पाहूया पहिले सर्किट हे थेवेनिन इक्विवैलेन्टने दर्शविले आहे आणि नंतर गणिताने आपण हे सिद्ध करू की जास्तीत जास्त ऊर्जा हि लोडला वितरीत केलेली आहे जर लोड रेझीस्टंस हा थेवेनिन रेझीस्टंस बरोबर असेल तर हे आपण DC सर्किट प्रकरणात सिद्ध केले आता AC सर्किटसाठी सारख्याच संकल्पना आपण वाढवू आणि अशी स्थिती शोधण्याचा प्रयत्न करू जी जास्तीत जास्त ऊर्जा ही लोडकडे हस्तांतरण करेल जेव्हा सर्किटमध्ये AC सोर्सला जोडलेला असेल आता परत आपण लिनियर सर्किटचा विचार करूया आपल्याकडे लोड ZL जोडलेला आहे तर लिनियर सर्किट प्रथम थेवेनीण इक्विवैलेन्टमध्ये रूपांतर करूया तर आपल्याकडे Vth हा Zth बरोबर मालिकेमध्ये आहे आणि नंतर हा ZL थेवेनीण इक्विवैलेन्ट भागाशी जोडलेला आहे आता भार हा सामान्यतः इम्पिडंस दर्शविला जातो त्यामुळे आपण येथे ZL भार हा दर्शवत आहोत आता आयताकृती स्वरूपात ZL आणि Zth दर्शवूया तर तुम्ही काय लिहू शकता तुम्ही लिहू शकता Zth हा दुसरे काही नसून Rth अधिक j Xth तर ZL तुम्ही लिहा RL jXL तर मुळतः हे Rth अधिक j Xth आणि ZL बरोबर RLअधिक j XL आता Zth आणि ZL तुम्ही रेझीस्टंस आणि प्रतिक्रिया चे भाग करू शकता आता तुम्हाला पुढे लोड मधून वाहणारे करंट शोधायचे आहे तर त्या करंटची व्हॅल्यू काय असेल प्रवाह Vth भागिले Zth अधिक ZL तर म्हणजेच Zth अधिक ZL असेल आता तुम्ही सरळ या किमती Zth आणि ZL च्या आयताकृती स्वरूपात पुनर्स्थित करा तुम्ही सहज लिहू शकता Rth jXTh RL j XL तुम्हाला I ची व्हॅल्यू मिळाली आता लोडला वितरीत केलेली सरासरी ऊर्जा काय लोडला वितरीत केलेली सरासरी ऊर्जा आपण लिहू शकतो P बरोबर I भागिले 2I वर्ग R1 भागिले 2 कसे आले कारण ही RMS किंमत नाही तर ही हाय व्हॅल्यू असेल तर तुम्हाला P ची व्हॅल्यू 1 भागिले 2I वर्ग R मिळेल जर I हे RMS तर तुम्ही लिहू शकता I RMS वर्ग गुणिले R ही लोडला वितरीत केलेली सरासरी ऊर्जा व्हॅल्यू असेल तर येथे या प्रकरणात P हा 1 भागिले 2I वर्ग R ही असेल याचा अर्थ Vth वर्ग गुणिले RL भागिले 2 तर येथे R म्हणजे RL लोडला वितरीत केलेली ऊर्जा आणि नंतर आपण लिहू शकतो I हे Vth आणि Zth आणि ZL तर आपण ऊर्जा P लिहू शकतो Vth RL आणि Rth अशाप्रकारे याप्रमाणे आपला उद्देश लोडचे घटक समायोजित करणे म्हणजेच RL आणि XL P ची व्हॅल्यू जास्तीत जास्त दाखवा तर P ची व्हॅल्यू जास्त कशी मिळेल हे करण्यासाठी आपण म्हणतो Del P भागिले Del RL आणि Del P भागिले Del XL बरोबर 0 तर तुम्ही हे ईक्वेशन वापरून Del P भागिले Del RL आणि Del P भागिले Del XL मिळवा तुम्ही काय लिहू शकता Del P भागिले Del RL हे काही नसून Vth वर्ग गुणिले RL गुणिले XL भागिले Rth अधिक RL वर्ग अधिक Xth अधिक XL वर्ग संपूर्ण वर्ग आहे तर हे जे तुम्हाला मिळाले जेव्हा तुम्ही हे ईक्वेशन XL च्या संदर्भात फरक केले त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ऊर्जा P ला RL बरोबर फरक केलेत तुम्हाला येथे दाखवल्याप्रमाणे ईक्वेशनमधे मिळेल आता जर तुम्ही Del P भागिले Del XL बरोबर 0 केले तर काय होईल तर हे 0 होणार नाही तर 0 हा Xth XL असेल जेव्हा तुम्ही Xth XL बरोबर 0 नोंद केला तुम्हाला अशी परिस्थिती मिळेल की XL बरोबर Xth त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही del P भागिले del RL ठेवला बरोबर 0 येईल आणि जर या ईक्वेशनमधे विशिष्ट भाग सोडवला तर तुम्हाला मिळेल RL बरोबर वर्गमूळ Rth वर्ग Xth XL वर्ग आता जर तुम्ही XL ची व्हॅल्यू Xth या ईक्वेशनमधे ठेवली तुम्ही हे सोडवू शकता आणि तुम्हाला RL बरोबर Rth मिळेल तर आतापर्यंत तुम्हाला या परिस्थितीसाठी मैक्सिमम पावर करिता ईक्वेशन मिळाले हा XL बरोबर Xth असेल आणि RL बरोबर Rth असेल तुम्ही आता लिहू शकता की मैक्सिमम पावर ट्रान्सफर रूपांतर ZL हा अशा प्रकारे निवडायचा की XL बरोबर Xth आणि RL बरोबर Rth असेल किंवा तुम्ही लिहू शकता ZL बरोबर RL अधिक jXL बरोबर Rth jXth हे काय आहे हे काहीही नसून Zth चा कॉप्लेक्स कोन्जूगेट आहे तर तुम्ही सहज म्हणू शकता ZL थेवेनीण प्रति बाधाचा कॉप्लेक्स कोन्जूगेट आहे आता जास्तीत जास्त ऊर्जा रूपांतर काय असेल या प्रकरणात P मैक्सिमम पावर ट्रान्सफर थेरम केली ती बरोबर Vth वर्ग भागिले 8 गुणिले Rth तुम्हाला कसे मिळाले तर तुम्ही सरळ RL ची किंमत Rth आणि XL बरोबर Xth ठेवा हे नेहमीच 0 होईल हे बरोबर 4 Rth वर्ग आणि नंतर अंक तुम्हाला Vth वर्ग गुणिले Rth भागिले 2 मिळेल तर 1 Rth रद्द होईल आणि शेवटी तुम्हाला Vth वर्ग भागिले 4 गुणिले 2 म्हणजेच 8 Rth मिळेल तर तुम्हाला मैक्सिमम पावर ट्रान्सफर प्रकरणात हे मिळेल जर तुम्ही हे DC सर्किटसाठी तुलना केले तर तुम्हाला थोडासा फरक दिसेल कारण इम्पिडंसचा रिऐक्टिव कम्पोनेन्ट येथे आहे आता AC प्रकरणात जर तुमचा लोड वास्तविक असेल तर कंडीशन काय असेल कंडीशन XL बरोबर 0 ठेवून मिळवू शकतो तुम्ही ही व्हॅल्यू कुठे ठेवणार तुम्ही XL ची व्हॅल्यू 0 बरोबर ठेवा तुम्हाला काय मिळेल RL बरोबर वर्गमूळ Rth वर्ग अधिक Xth वर्ग असेल येथे मैक्सिमम पावर ट्रान्सफर RL बरोबर Rth ठेवल्यानंतर मिळेल परंतु AC प्रकरणात RL ची किंमत बरोबर वर्गमूळ Rht वर्ग अधिक Xth वर्ग तरी याचा अर्थ काय याचा अर्थ मैक्सिमम पावर ट्रान्सफर हे केवळ रेझीस्टंस लोड याचाच अर्थ या प्रकरणात रेझीस्टंस बरोबर थेवेनिन इम्पिडंसचा परिमाण असेल तर आपण भार इम्पिडंस ZL ठरविण्यासाठी मैक्सिमम पावर ट्रान्सफर थेरमचा वापर करूया जेणेकरून जास्तीत जास्त एवरेज पावर सर्किट मधून खेचली जाईल आता जर तुम्ही सर्किट पाहिले तर तुम्हाला 10 अँगल 0 हे लावलेला व्होल्टेज आणि 4 ohm रेझीस्टंस व्होल्टेजला मालिकेमध्ये आणि हे पॅरालल 8 ohm वजा j6 आणि नंतर j5 प्रतिक्रिया इम्पिडंसमुळे ZL हा अक्रॉस जोडलेला आहे तर पहिले कार्य असे की आपल्याला लोडचा थेवेनिन पॅरालल मिळवायचा आहे तर आपण पहिले सर्किट मधून लोड काढून टाकू जेव्हा तुम्ही लोड काढून टाकणार तेव्हा तुम्हाला सर्किट कसे मिळेल येथे तुमच्याकडे 10 volts 4 ohm8 ohm आणि वजा j6 आणि j5 जोडलेले आहेत आपल्याला सर्किट अशाप्रकारे मिळेल थेवेनीण इम्पिडंस मिळविण्यासाठी आपण सर्किट शॉर्ट करूया तर तुमचे सर्किट असे बनेल आणि हा 4 ohm रेझीस्टंस हा पॅरालल 8 ohm रेझीस्टंस j6 ohm प्रतिक्रिये बरोबर सिरिसमध्ये आहे तुम्ही जर हे सोडवले आणि नंतर निकाल हा j5 ohm रिजल्ट मध्ये अधिक केला तर तुम्हाला Zth बरोबर 2 933 अधिक j 4 467 ohm मिळेल हे सोडवल्यानंतर तुम्हाला Zth ची व्हॅल्यू मिळेल आता तुम्हाला Vth ची व्हॅल्यू शोधायची आहे ती तुम्हाला कशी मिळेल हे तुमचे सिंपल सर्किट जेथे तुम्ही व्होल्टेज भाग याचा विचार करू शकता आणि Vth ची व्हॅल्यू शोधू शकता Vth हे काही नसून 8 अधिक वजा j6 भागिले 8 वजा j6 अधिक 4 गुणिले 10 जर तुम्ही हे सोडवले तुम्हाला Vth हे 7 454 अँगल वजा 10 3 डिग्री व्होल्ट मिळेल आता तुम्हाला समजले Vth आणि Zth पुढे तुम्हाला ZL ची व्हॅल्यू शोधायचे आहे जी थेवेनीण समतुल्य असलेल्या भागाला अक्रॉस जोडलेल्या लोडची आहे तर ZL ची मैक्सिमम पावर ट्रान्सफरची व्हॅल्यू काय ZL बरोबर Zth चा कॉप्लेक्स कोन्जूगेट आहे तर ZL ची व्हॅल्यू काय आहे तर ZL तुम्ही सहज सोडवला तुम्हाला Zth ची व्हॅल्यू 2 933 वजा j 4 467 ohm मिळेल तर तुम्ही पाहू शकता की लोड इम्पिडंस तुम्ही थेवेनीण इक्विवैलेन्ट काढून सहज शोधू शकता तर याच बरोबर मी आजचे सत्र बंद करत आहे या प्रकरणात आपण मैक्सिमम पावर ट्रान्सफर थेवेनीण आणि नोर्टन थेरम AC सर्किट ऍनॅलिसिसच्या बाबतीत चर्चा केले तर पुढच्या व्याख्यानात आपण मैग्नेटिकली कपल्ड जोडलेले सर्किटवर चर्चा करू धन्यवाद